इलेक्ट्रोस्टॅटीक इन प्रेझेन्स ऑफ डायइलेक्ट्रिक मटेरियल्स I डायइलेक्ट्रिक मटेरियल पाहत असताना आपण इंट्रोड्युस केले होते पोलरायझेबल मटेरियल आपण इंट्रोड्युस केले होती कॉन्टिटी - इलेक्ट्रिक डिस्प्लेसमेंट तसेच चर्चा केली होती पोलरायझेशन बद्दल आपण चर्चा केली होती इलेक्ट्रिक फील्ड बद्दल आणि आपण केली होती चर्चा बाऊंड चार्जेस बद्दल कशाप्रकारे आपण प्रॉब्लेम्स सोडवतो या कॉन्टिटीचा वापर करून इलेक्ट्रोस्टॅटीक्स मध्ये आपण आता लक्ष देणार आहोत डायइलेक्ट्रिक्स कडे लिनियर डायइलेक्ट्रिक्स हे असे मटेरियल्स आहेत ज्यांच्याकडे स्वतःचे पोलरायझेशन नसते परंतु जर त्यांना मिडीयम मध्ये ठेवले इलेक्ट्रिक फील्डच्या आत मिडीयम मध्ये नाही जर त्यांना इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवले तर ते डेव्हलप करतात पोलरायझेशन P मी डिफाइन करत आहे 𝛘e ε0 E इथे E म्हणजे त्या पॉईंट वरील फिल्ड तर E आहे फिल्ड ऍट r मी हे एक्स्प्लिसिटली लिहितो अशाप्रकारे - r P ऍट r Pre0E आणि P आहे पोलरायझेशन ऍट r मी इथे सावधानतेची सुचना देतो की E म्हणजे अप्लाइड फील्ड नाही हे आहे लोकल E त्या पॉईंटवर जे असेल कॉम्बिनेशन अप्लाइड फिल्ड आणि फिल्ड यांचे जे तयार झालेले आहे इंड्यूस्ड चार्जेस मुळे जे येतात पोलरायझेशन मुळे E अप्लाइड फिल्ड इतके नाही हे आहे फिल्ड ऍट r 𝝌e हे ओळखले जाते इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटी म्हणून म्हणजेच किती ससेप्टिबल किती रिस्पोन्सिव्ह आहे सिस्टीम अप्लाइड इलेक्ट्रिक फील्डला किंवा फिल्डला जी लोकली आहे त्या पॉईंटवर 𝝌 ते दाखवते तर डिस्प्लेसमेंट ऍट r हे दिले आहे ε0 E प्लस P जे मी लिहू शकतो ε0 1 प्लस 𝝌e E ऍट r अशाप्रकारे ही कॉन्टिटी - 1 प्लस 𝝌e याला आपण म्हणणार आहोत K किंवा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट तर D - डायइलेक्ट्रिक मटेरियल हे असणार आहे K ε0 E आणि काहीवेळेस आपण E लिहितो अशाप्रकारे E - ε E इथे ε आहे त्या मटेरियल ची परमिटिविटी Dr0EP01eErK0EϵE आता आपण पाहूयात की आपल्याला कशाची गरज आहे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी डायइलेक्ट्रिक्स च्या उपस्थिती मध्ये प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपल्याकडे काय आहे आपल्याकडे आहे D साठी इक्वेशन्स - डायव्हरजन्स ऑफ D बरोबर ρfree हे एक इक्वेशन माझ्याकडे आहे दुसरे इक्वेशन आहे ते म्हणजे कर्ल ऑफ E बरोबर 0 आणि हे मला सांगते की मी लिहू शकतो E ग्रॅडियंट ऑफ पोटेन्शियल अशाप्रकारे आता आपण पाहूयात या इलेक्ट्रिक मटेरियल कडे ज्याच्यावर आहे काही चार्ज डिस्ट्रीब्यूशन - ρ r हे प्रोड्युस करते इलेक्ट्रिक फील्ड जेणेकरून डायव्हरजन्स ऑफ D असेल ρ E - मायनस V r परंतु आता मला रिलेट करायचे आहे की काय असेल पोलरायझेशन या मटेरियलच्या आत मी पुसणार आहे हा मुद्दा काय असेल पोलरायझेशन या मटेरियलच्या आत मध्ये D किंवा E आणि ते रिलेशन D आणि E मधील किंवा P आणि E मधील याला म्हटले जाते कॉन्स्टिटयूटीव्ह रिलेशन आणि आपण ऑलरेडी लिहिलेले आहे हे रिलेशनशिप लिनियर डायइलेक्ट्रिक्स साठी या ठिकाणी हे दिलेले आहे लिनियर डायइलेक्ट्रिक्स साठी तर आपल्याकडे आहे डायवरजन्स ऑफ D - ρfree आपल्याकडे आहे E बरोबर मायनस ग्रॅड Φ आपल्याकडे आहे D बरोबर K ε0 E जे आहे K ε0 ऑफ ग्रँड ऑफ Φ मायनस चिन्हा सोबत जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही लिहू शकता डायव्हर जन्स ऑफ K ε0 मी बाहेर लिहू शकतो - ग्रॅड ऑफ Φ बरोबर ρfree Dfree E DK0E K0 0 Kfree आता मला काय करावे लागेल तर हा K जर तुम्हाला हवा असेल जर मी या पूर्ण गोष्टीचा विचार केला डायइलेक्ट्रिक मिडीयम प्रमाणे - एक मिडीयम इथे कदाचित बाहेर सेकंड मिडीयम K बदलत आहे काय करेन मी या बाउंड्री च्या इंटरफेस वर तिसरी गोष्ट जी मला हवी आहे ती म्हणजे या इंटरफेस वरील बाउंड्री कंडिशन्स हे खूप सोपे असेल डीरायव करायला डायव्हरजन्स ऑफ D बरोबर ρfree पासून गॉस थेरम च्या साह्याने मी लिहू शकतो D परपेंडीक्युलर मिडीयम 2 मधील मायनस D परपेंडीक्युलर मिडीयम 1 मधील बरोबर σfree चला पाहूया याचा अर्थ काय होतो Dfree Dn2 Dn1free समजा इथे इंटरफेस आहे हे आहे मिडीयम 1 हे आहे मिडीयम 2 हे मिडीयम व्याक्युम सुद्धा असू शकेल आणि इथे आहे D1 इथे D2 आहे जर मी घेतला स्मॉल गॉशियन बॉक्स इथे संदर्भ स्लाईड टाईम 0716 चला इथे घेऊयात नॉर्मल अशाप्रकारे - आणि अप्लाय करूयात गॉस थेरम D वर जे सॅटिसफाय करते डायवरजन्स ऑफ D बरोबर ρfree हे मला देते डायव्हरजन्स ऑफ D बरोबर ρfree d वोल्युम तर मी लिहू शकतो अशाप्रकारे डायव्हरजन्स ऑफ D डॉट ds आता मी या बॉक्सचा साईज आणखीन स्मॉलर होऊ देतो तेव्हा इथे मला मिळेल D2 मायनस D1 परपेंडीक्युलर जर मी D चा डायरेक्शन सेम घेत असेल ऑल ओवर तर कोणत्याही केसमध्ये मी हे अशा प्रकारे लिहू शकतो D2 डॉट n फ्रॉम 1 टू 2 मायनस D1 डॉट n फ्रॉम 1 टू 2 कारण n फ्रॉम 1 टू 2 याच्या अपोझिट आहे जसजसा मी बॉक्स स्मॉलर बनवत जातो तसा जो चार्ज येथे शिल्लक राहील तो असेल σfree गुणिले या बॉक्स ची एरिया हे सुद्धा असेल एरिया गुणिले हा बॉक्स याला थोडेसे काळजीपूर्वक करूयात एरिया गुणिले या बॉक्स ची उंची मी इथे लिहू शकतो बॉक्स ची उंची या इथे मी ते दाखवतो हा आहे बॉक्स ही आहे एरिया आणि ही आहे उंची या गोष्टी कॅन्सल होतील आणि मला मिळेल D2 n फ्रॉम 1 टू 2 मायनस D1 डॉट n फ्रॉम 1 टू 2 युनिट वेक्टर बरोबर असणार आहे σfree जेव्हा फ्री चार्जेस नसतील तेव्हा D परपेंडीक्युलर असेल कंटीन्यूअस तर ही आहे एक बाउंड्री कंडिशन D dVfree dV D n12free दुसऱ्या बाऊंड्री कंडिशन मध्ये पुन्हा एकदा घेऊयात हा सरफेस या इथे E आहे E साईड 1 वर E साईड 2 वर कर्ल ऑफ E आहे 0 आणि म्हणून जर मी हा लुप अशाप्रकारे घेतला आणि याच्यावर अप्लाय केला स्टॉक्स थेरम Stokes' theorem तर मला मिळेल E पॅरलल साईड 1 वर बरोबर K पॅरलल साईड 2 वर जे इक्विव्हॅलेंट असेल Φ r जो आहे कंटीन्यूअस अक्रॉस इंटरफेस या सर्वाला समराईज करूयात माझ्याकडे काय आहे मला सॉल्व करायचे आहेत प्रॉब्लेम्स - डायव्हरजन्स ऑफ D बरोबर ρfree माझ्याकडे आहे E बरोबर मायनस ग्रॅड ऑफ V मी लिहिला आहे Φ पोटेन्शियल साठी हे आपण लिहूयात V r प्रमाणे माझ्याकडे आहे कॉन्स्टिटयूटीव्ह रिलेशनशिप - D बरोबर K ε0 E किंवा इक्विव्हॅलेंनटली लोकल पोलरायझेशन P ऍट r बरोबर 𝝌e ε0 E आता मी हे सर्व एड करतो बाउंड्री कंडिशन्स ना आणि बाउंड्री कंडिशन्स आहेत D परपेंडीक्युलर मधील चेंज अक्रॉस इंटरफेस असणार आहे σ बाऊंड आणि Φ ऑफ V r आहे कंटीन्यूअस यांच्या मदतीने आपण सोडवू शकतो लिनियर डायइलेक्ट्रिक्स मधील सर्व प्रॉब्लेम्स कारण मला माहित आहे हे कॉन्स्टिटयूटीव्ह रिलेशनशिप चला सोडवूयात एक्झाम्पल सर्वात सोपे एक्झाम्पल असणार आहे समजा माझ्याकडे आहे पॉईंट चार्ज जो आहे इनफिनाइट डायइलेक्ट्रिक मिडीयम मध्ये ज्याचे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे K तुम्हाला ऑलरेडी याचे उत्तर माहित आहे तुमच्या बारावी पासून की हे आहे इलेक्ट्रिक फील्ड जे दिले जाते Q ओवर 4 π ε0 1 ओवर r स्क्वेअर हे रिड्यूस होते K ने आता आपण हे उत्तर मिळवू यात आपली मॅथेमॅटिकल मशिनरी वापरू माझ्याकडे आहे डायव्हरजन्स ऑफ D बरोबर ρfree ऍट r चला हा पॉईंट आपण घेऊया ओरिजिन म्हणून आता मी लिहू शकतो अशाप्रकारे Q डेल्टा ऑफ r हे आहे माझे इक्वेशन 1 माझ्याकडे आहे कर्ल ऑफ E बरोबर 0 आणि हे मला देईल E बरोबर मायनस ऑफ ग्रॅड V r आता डायव्हरजन्स किंवा लिनियर डायइलेक्ट्रिक्स बरोबर असणार आहे K ε0 E ऑफ r आणि म्हणून हे असेल मायनस K ε0 ग्रॅड ऑफ V r इथून लगेच मला मिळेल डायव्हरजन्स ऑफ D बरोबर मायनस K ε0 लाप्लाशियन ऑफ V ऑफ r आणि हे बरोबर असेल Q डेल्टा ऑफ r किंवा डायव्हरजन्स ऑफ V r बरोबर Q डेल्टा ऑफ r ओवर K ε0 हे आहे इक्वेशन जे मला उत्तर देईल परंतु ऑलरेडी याचे उत्तर मला माहित आहे हे आहे इक्विवलेंट पॉईंट चार्ज इक्वेशन सोबत जे मला सांगते हे आहे मायनस Q ओवर ε0 डेल्टा ऑफ r आणि इथे आहे पॉईंट चार्ज प्रत्येक सेंटरचा याऐवजी आता माझ्याकडे आहे इक्वेशन डेल स्क्वेअर V r बरोबर मायनस Q ओवर K1 ओवर ε0 डेल्टा r तर हे सर्व मला सांगतात की V r असणार आहे 1 ओवर K गुणिले ओरिजनल फ्री चार्ज सोल्युशन आणि म्हणून Q ओवर 4π ε0 K 1 ओवर r राहिलेले उत्तर मिळवणे हे खूप सोपे आहे पुढच्या लेक्चर मध्ये आपण आणखी काही एक्झाम्पल सोडवू इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल आणि रिलेटेड फील्ड चे जेव्हा लिनियर डायइलेक्ट्रिक्स प्रेझेंट असतात चार्ज डिस्ट्रीब्यूशन सोबत